या व्याख्यानात आपण फ्लोर प्लॅनिंगसाठी असलेल्या अल्गोरिदमांविषयी काही बोलत आहोत तर फ्लोर प्लॅनिंग अल्गोरिदम

आपण अल्गोरिदमच्या सेव्हरल ब्रॉड क्लासेस थोडक्यात पाहणार आहोत जसे की आपण त्यापैकी काही इंटिजर लिनियर प्रोग्रामिंग आधारित आहोत त्यापैकी काही रेक्त्यांगल ड्युअल ग्राफ नंतर हिरर्चिकल ट्री यासारख्या काही भागांच्या डेटा स्ट्रक्चर्सवर आधारित आहेत सिम्युलेटेड अनिलिंग ही एक खूप चांगली गोष्ट आहे आपण असे म्हणू शकता की सामान्य पद्धत जी खूप चांगले परिणाम देते आणि त्यामध्ये आणखी काही फरक आहेत इन्टिजर लिनियर प्रोग्रामिंग आपण जास्त डिटेलमध्ये जाऊ शकत नाही बेसिक आयडिया अशी आहे की आम्ही प्रॉब्लेम लिनियर इक्वेशन सेटच्या रूपात मॉडेल करतो इतकेच नव्हे तर आम्ही काही कॉस्ट फंक्शन ऑप्टिमाइझ करण्यासाठी काही ऑब्जेक्टिव्ह फंक्शन देखील स्पेसिफाय करतो आणि आम्ही आयएलपी सॉल्व्हरला देतो आयएलपी सॉल्व्हर आपल्याला ऑप्टिमम सोल्युशन प्रदान करेल कारण आयएलपी सॉल्व्हरने जे काही सोल्युशन दिले आहे ते ऑप्टिमम सोल्युशनसाठी सर्वात चांगले आहे तर ऑप्टिमम सोल्युशनची हमी दिलेली आहे तथापिसंगणकीय कॉम्प्लेक्स प्रत्येक हाय आहे आणि म्हणूनच ती केवळ अगदी स्मॉल प्रॉब्लेम असलेल्या इन्स्टंट्ससाठी वापरली जाऊ शकते तर प्रॅक्टिकल प्रॉब्लेमसाठी आपण हे खरोखर वापरू शकत नाही रेक्टांगुलर ड्युअल ग्राफ आप्रोचहे अगदी इंटरेस्टिंग अॅप्रोच आहे आपण येथे पाहू शकता आम्ही फ्लोर प्लानिंगचा लिंकेज पार्टिशनसह वापरतो सामान्यत पार्टिशन केल्यावर पार्टिशन प्रोसेसचे आऊटपुट ग्राफद्वारे दर्शविले जाते आलेख त्याच्या रेक्टांगुलर ड्युअल कन्व्हर्टिग करून फ्लोर योजना प्राप्त केली जाते आता हे काय आहे हे रेक्टांगुलर ड्युअल म्हणजे प्रथम पाहू आपण एक उदाहरण घेऊया आपण दुसर्या मार्गापासून सुरुवात करू फ्लोरप्लानपासून सुरूवात करू समजा माझ्याकडे फ्लोरप्लान आहे आणि हे डिफरंट ब्लॉक ए बी सी डी आणि ई आहेत म्हणून जेव्हा आपण रेक्टांगुलर डूआलिटी वर बोलतो तेव्हा विचार असा आहे की या आकृतीत किंवा या आकृतीमधील रेक्टांगुलर रिजन एका व्हर्टेक्सशी संबंधित असेल तर मी असे दर्शवितो तेथे 5 व्हर्टेक्स असतील आणि ए आणि बी सारख्या कॉमन बाउंडरी असलेल्या प्रत्येक ब्लॉकची एक कॉमन बाउंडरी आहे तर या दोन्ही व्हर्टेक्स ना कनेक्टिंग एक एज असेल ए आणि सी ची एक कॉमन बाउंडरी आहे म्हणून यास कनेक्टिंग एक एज मिळेल बी आणि डी एक सामान्य कॉमन बाउंडरी करीत आहेत डी आणि सी एक कॉमन बाउंडरी शेयर करीत आहेतडी आणि ई देखील शेयर करीत आहेत आणि सी आणि ई देखील शेयर करीत आहेत इतकेच नाही की बी आणि सी देखील शेयर करत आहेत परंतु येथे तर हा फ्लोर प्लान वरुन काढला आहे परंतु प्रत्यक्षात जे केले जाते तेच इतर मार्ग आहे आपल्याला हा ग्राफ देण्यात येईल जो पार्टिशन प्रॉब्लेम आउटपुट असेल जे आम्ही आत्ताच म्हटले आहे तर ग्राफ हे आवडेल तर या ग्राफतून आपल्याला त्यास फ्लोर प्लान ट्रान्सलेट करावे लागेल अशा प्रकारे प्लॅनर ग्राफ दिल्यास हे करणे अवघड नाही आपण प्रत्येक रेक्टांगल एका रेक्टांगुलर रिजन ऐवजी रेक्टांगुलर डूआलसह ट्रान्सलेट करू शकता आणि आपल्याला फ्लोर प्लान याप्रमाणे मिळेल आता हे तुम्हीच आहात पार्टिशन प्रॉब्लेमचे आउटपुट जेथे प्रत्येक व्हर्टेक्स दर्शविते आणि एज त्यांच्यामधील कनेक्शनची संख्या दर्शवितात एज वेट जे ते दृढपणे जोडलेले आहेत रेक्टांगुलर डूआलिटी मागील ही आयडिया आहे म्हणूनच जसे आपण पाहिले आहे की ग्राफचे रेक्टांगल डूआल प्रॉपर्टीजचे सोल्युशन करतात त्याचप्रमाणे ग्राफतील प्रत्येक व्हर्टेक्स फ्लोर प्लॅनतील एका विशिष्ट रेक्टांगलशी संबंधित असेल आणि प्रत्येक एज करस्पॉन्डिन्ग रेक्टांगलते समीप आहेत ते काही हॉरीझॉन्टल किंवा व्हर्टिकल सेगमेंट शेयर करतील

आता हे आपल्याला दर्शविलेले आणखी एक उदाहरण आहे हे फ्लोरप्लान आणि हे रेक्टांगल ड्युअल ग्राफ आहे आता आपण पाहू शकता की एक प्रॉपर्टीआपण स्वतःच इतर उदाहरणासह कार्य करू शकता की आपण अशी कोणतीही योजनाकार फ्लोर प्लॅनरेक्टांगल फ्लोर प्लान घेता आपण त्यास ड्युअल ग्राफमध्ये कन्व्हर्ट करताआपण पहाल की ड्युअल ग्राफचा समावेश असेल ट्रायनगुलर रिजनचा सेटयाला प्लानर ट्रायनगुलर ग्राफ म्हणतात प्लानर म्हणजे ती एज एकमेकांना क्रॉसिंगशिवाय प्लानर घालता येते तरप्लानर आपण ग्राफच्या सरफेसवर लेआउट करू शकता एज एकमेकांना क्रॉसिंग नाहीत फ्लोर प्लॅन प्लानर असल्याने आपण ज्यावर ग्राफ एम्बेड करत आहात तो देखील प्लॅनर ग्राफ असेल तर हे ऑटोमॅटिक आहे आणि सर्व फेस नेचर ट्रिअंगुलर असतील ही प्रॉपर्टी आहे तर हा ग्राफ मूलत प्लानर ट्रिअंगुलर ग्राफ असेल जो आपल्याला फ्लोर प्लॅनच्या योजनेत ट्रान्सलेट करावा लागेल

आता काही गोष्टी आहेत आता आपल्याकडे क्रॉस जंक्शनसह फ्लोर प्लॅन असल्यास हे प्लानर ट्रिअंगुलर ग्राफ शी संबंधित नसेल तर 1 आणि 2 ऍडजेसन्ट आहेत 1 आणि 4 ऍडजेसन्ट आहेत 2 3 आणि 3 4 तर हे असे दिसेल परंतु 1 3 आणि 2 4 ते कोणतीही हॉरीझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन शेयर करीत नाहीत तर जर आमची अशी परिस्थिती असेल तर आपल्याला पीटीजी मिळणार नाही परंतु जर आपणास अशी परिस्थिती असेल तर आपण ही किनार 3 4 ने स्लाईटली बदलल्यास आपण काय करू शकता जर आपण त्यास जरासे हलविले तर 2 ते 4 दरम्यान एक शेरिंग असेल 2 आणि 4 दरम्यान एक एज असेल पीटीजी ही एक प्रॉपर्टी आहे जी आपल्याकडे पीटीजी असणे आवश्यक आहे आपण त्यास या ग्राफमध्ये ट्रान्सलेशन करू शकता आता एक प्रॉब्लेम आहे की प्लॅनर ट्रिअंगुलर ग्राफ फ्लोर प्लॅन ट्रान्सलेशन केला जाऊ शकत नाही ही एक आणि फक्त एक प्रॉब्लेम आहे ज्यास यास एक कॉम्प्लेक्स ट्रँगल म्हणतात हे प्रत्यक्षात अशा प्रकारे काढलेल्या 4 व्हर्टेक्सचा संपूर्ण ग्राफ दर्शविते तेथे 3 ट्रिअंगुलर फेस आहेत आता आपण हे करून पाहू शकता कोणत्याही प्रकारे आपल्याला दिसेल की आपण फ्लोर प्लॅन काढू शकत नाही ज्यासाठी संबंधित ड्युअल आलेख असा असेल जेव्हा आपल्याला ग्राफ आढळेल तेव्हा या कॉम्प्लेक्स ट्रँगल ही एक डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे मी फक्त तुम्हाला सांगते तर आपण येथे काय म्हणत आहात ते म्हणजे आम्ही आमचे पार्टिशन अल्गोरिदम आपल्याला देत असलेल्या ग्राफसह प्रारंभ करतो काही ब्लॉक्स आणि त्यांचे एंटर कनेक्शन त्यांचे कनेक्शनची ताकद दर्शवितात आता त्या ग्राफमध्ये आमच्याकडे प्लॅनर ट्रिअंगुलर असल्यास आपण त्यास लेआउट किंवा फ्लोर प्लॅन मॅप बनवू शकता तर हे आपल्याकडे नेहमीच असेल परंतु आपल्याकडे तेथे एक कॉम्प्लेक्स ट्रिअगल असल्यास आपण त्या उप ग्राफचा रेक्टांगल ड्युअल ग्राफ करू शकत नाही फ्लोर प्लॅन च्या आहात ही एक कमतरता आहे फ्लोर प्लॅन कडे एक इंटरेस्टिंग दृष्टीकोन आहे जिथे आपण पार्टिशन रीप्रेझेन्टेशन करणारा ग्राफ सुरू करतो आणि तेथून आम्ही त्यास फ्लोर प्लॅन ट्रान्सलेट करतो पण मुख्य मुद्दा म्हणजे कॉम्प्लेक्स ट्रिअगल मुद्दा तर आम्ही काय करतो प्रस्तावित केलेला एक संभाव्य उपहास यासारखे काहीतरी आहे आपण संपूर्ण पार्टिशन ग्राफ विचारात घ्या आपण तेथे अस्तित्त्वात असलेले सर्व कॉम्प्लेक्स ट्रिअगल ओळखले त्या प्रत्येक कॉम्प्लेक्स ट्रिअगल पैकी एक एज निवडला आणि प्रत्येक एजवर आपण एक एज जोडायाचा अर्थ असा आहे की हे असे आहे आपला कॉम्प्लेक्स ट्रिअगल यासारखे दिसू द्या आपण काय म्हणत आहोत की कोणापैकीही तुम्ही एक व्हर्टेक्स जोडा आणि आम्ही येथे एक डमी एज जोडला आहे तर हा यापुढे कॉम्प्लेक्स ट्रायंगल नाही तर मी तुम्हाला यासारखे डमी व्हर्टेक्स जोडल्यास ही कॉम्प्लेक्स ट्रायंगल प्रॉब्लेम सुटली आहे तर प्रॉब्लेम चे सोल्युशन सुचविते की आपण अशा डमी व्हर्टेक्स जोडता परंतु पुन्हा अशा प्रकारचे एज डिटरमाईन केल्याने सर्व कॉम्प्लेक्स ट्रायंगल काढून टाकणे देखील एक डिफिकल्ट प्रॉब्लेम असल्याचे सिद्ध झाले आहे परंतु काही आनुवंशिकता उपलब्ध आहेत आणि माझ्या म्हणण्यानुसार काही टूल खरोखरच फ्लोर प्लॅनची तयार करण्यासाठी या प्रकारच्या हेरिस्टिक्सचा वापर करतात हिरर्चिकल अँप्रोच हा एक इंटरेस्टिंग आहे जो सामान्यतः वापरला जातो तर आपण येथे असे म्हणतो की आपण काही प्रकारचे डिव्हाईड आणि कोंकर अँप्रोच करतोयाचा अर्थ असा आहे की आम्ही स्मालर सब प्रॉब्लेममध्ये डिव्हाईड होतोज्या सहजपणे मॅनेज केल्या जाऊ शकतात जसे की आपण 3 व्हर्टेक्सचा स्माल ग्राफ मानतो म्हणजे 3 ब्लॉक्स तर हे 3 ब्लॉक्स 3 संभाव्य मार्गाने ठेवता येतात तर आपण असे म्हणत आहोत की जर आपल्याकडे ब्लॉक्सचा एक स्माल सेट असेल तर आपल्याकडे असा ग्राफ आहे आपल्याकडे a b आणि c चे प्रॉपर्टीस आहेत त्यांची एरिया आणि त्यांचे प्रॉपर्टीस काय आहेत ते कसे जोडलेले आहेत तरआपण आल्टरर्नेट फ्लोर प्लॅन एक्सप्लोर करू शकता आणि या 3 पैकी कोणती बेस्ट आहे हे शोधू शकता समजा शेवटचा एक सर्वात चांगला आहे असे आपल्याला आढळले आहे तर आपण यावर फ्रिज आणि आपण या बी ला एका एका मायक्रो नोडमध्ये मर्ज करा म्हणजेच आपण आधीपासून ही सब प्रॉब्लेम सोडविली आहे अबीसी या फॅशनमध्ये सर्वात चांगल्या प्रकारे मांडता येते इतर दोन आपण दुर्लक्ष करता ही बेसिक आयडिया आहे

ऑप्टिमल कॉन्फिगरेशन नंतर मी म्हटल्याप्रमाणे 3 मॉड्यूल डिटरमाईन केल्या जातात आपण त्यास एका मॉड्यूलमध्ये मर्ज करा तर पुढील हायर लेवलवरील सिंगल आहे त्याला सुपर व्हर्टेक्स म्हणतात आणि आपण याची पुनरावृत्ती करा परंतु येथे प्रॉब्लेम अशी आहे की मी म्हटल्याप्रमाणे आपण प्रत्येक स्टेपवर स्मॉल व्हर्टेक्स विचारात घेत आहात परंतु किती स्मॉल 3 4 5 6 हे असे दिसते आहे की अशा पोसिबिलीटी नंबर व्हर्टेक्सच्या नंबरसह वेगाने वाढते सामान्यत आम्ही नोड्सची नंबर 5 लिमिट करतो त्यापेक्षा जास्त नाही शक्य फ्लोर प्लॅनची नंबर डीसह एक्सपोनेशिअली वाढते डी ग्राफतील व्हर्टेक्स नंबर आहे डी बराबरीचे फक्त एक उदाहरण आहे ही 2 शक्यता आहेत डी बरोबरी 3 साठी आपल्याकडे 6 शक्यता असू शकतात अशा प्रकारे आपण डी 4 किंवा 5 वर जात असताना हे खूप वेगाने जाते जर आपल्याकडे त्या साईजचा ग्राफ असेल तर आपण सर्व शक्यता शोधण्याचा फ्लोर प्लॅन ऑप्टिमम कॉन्फिगरेशन शोधण्याचा प्रयत्न करा हे घे ते फ्रीझ आणि सर्व व्हर्टेक्स एका पुढच्या स्तरासाठी एका सुपर व्हर्टेक्समध्ये मर्ज करा या हिराचीकल पध्दतीमध्ये नॅच्युरल अप्रोच म्हणजे सर्वात वरचा भाग तरआम्ही आलेख मध्ये व्हर्टेक्स म्हणून मॉड्यूल दर्शवितो तर एज कनेक्टिव्हिटी एजचे वेट दर्शवतात तर ज्या मॉड्यूलचे वेट जास्त आहे मॉड्यूलचे जोडे ते एकत्रितपणे एकत्रित केले जातील की प्रत्येक क्लस्टरमधील मॉड्यूल्सची संख्या लिमिटेड असेलही डी आपली लिमिट आहे ही कल्पना ही आहे आपल्याकडे ग्राफप्रत्येक व्हर्टेक्स आमचे ब्लॉक्स एज एज यांचे वेट दर्शविते की ब्लॉक्समध्ये किती कनेक्शन आहेत समजा मी अशा डी नोड्सचा एक सेट निवडला आहे जो स्ट्रॉन्गली आहे आपण तो डी नोड्सचा सेट घ्यात्या चांगल्या प्रकारे ठेवा कारण आपल्याला सर्व शक्यता माहित आहेत सर्व शक्यता एक्सप्लोर केल्या आहेत फ्लोर प्लॅन चे कॉन्फिगरेशन आपल्याला मिनिमम कॉस्ट देते हे शोधा ते घ्या आणि त्या पाच नोड्सला एका मायक्रो नोडद्वारे रिप्लेस करा परंतु त्या नंबरला 5 च्या इक्वल लिमिट करा म्हणून प्रत्येक स्टेप वर एक्सझोस्टिव्ह इनुमेरेशन केली जाते ही प्रोसेस पुन्हा पुन्हा करण्यासाठी हायर लेवल प्रोसेसिंगवरील प्रोसेससाठी हे क्लस्टर एका मोठ्या मॉड्यूलमध्ये मर्ज केले जाते आता ही अर्थातच एक ग्रिडी प्रोसिजर आहे जिथे आपण डिकरेजिंग वेट असलेल्या सॉर्ट एज ना क्रमवारी लावा विशेषत हेवी वेट इंडिकेट स्ट्रँगेस्ट कनेक्टिव्हिटी प्रथम निवडले जाईल आणि मॉड्यूल्स एक ग्रिडी फॅशनमध्ये क्लस्टर केले जातील आणि ही रिपीट होईल हे कसे केले जाते हे उदाहरण देऊन दाखवा मी याकडे परत आलो प्रथम आपण हे उदाहरण घेऊया हा 5 लाईन असलेला ग्राफ आहे एज वेट दर्शविले आहे तर आपण पाहू शकता की एक ग्रिडी क्लस्टरिंग च्या व्हर्टेक्समध्ये स्ट्रॉंग असलेल्या व्हर्टेक्स ए ब आणि क ड सारख्या सर्वात स्ट्रॉंग कनेक्टेड आहेत आपण त्यांना एकत्र मर्ज करता आपण ए आणि बी टुगेदर ठेवताआपण सी आणि डी टुगेदर ठेवले तर एकदा आपण हे केल्यावर आपल्याकडे फक्त ई राहील तर याचा अर्थ असा आहे की या क्लस्टर्ससह 2 आणि 1 कनेक्टेड आहे आता हे होते की हे ए बी टुगेदर कनेक्टेड आहे c d टुगेदर कनेक्टेड आहे परंतु ई कोठे ठेवावे हे आपल्याकडे नाही तर या ग्रिडी क्लस्टरिंग मध्येशक्यतो आपल्याला उजवीकडे ठेवले जाईल तरतुम्हाला वरच्या आणि खालच्या भागावर बर्याच एमटी स्पेस मिळतील एक ह्युरीस्टिक्ट सूचित केले गेले आहे की एक प्रॉब्लेम आहे पदानुक्रमात काही लाइटवेटची एज हायर लेवल निवडली जाऊ शकतातपरिणामी इनकॉम्पिटिबल एरियाच्या दोन क्लस्टर्सच्या जवळपास कदाचित लेआउट एरियामध्ये वाढ होऊ शकते जसे आपण येथे पहा ई हे एबी आणि सी डी हाईटच्या बाबतीत कॉम्पिटिबल आहेत म्हणून ई आपण कोठेही खाली ठेवू शकत नाही तर तुम्हाला ते उजवीकडे ठेवावे लागेल तर असे होते आता हे ह्युरीस्टिक म्हणते म्हणून जर आपल्याला असे दिसले की एक क्लस्टर फारच लाइटवेटच्या शेजारच्या क्लस्टरशी जोडलेला आहे तर आपण त्यांना टुगेदर करासुरुवातीला हे केवळ एक अनुमानवादी आहे कल्पना आहे की आपण पहाल आणि ई अगदी वीकली एखाद्याच्या वेटशी कनेक्टेड आहेत आपण क्लब डी आणि ई सुरुवातीसच एकत्र तरd आणि e बरोबर असतील आता तुम्ही रेस्ट अ आणि ब एकत्र सी आणि डी टुगेदर वापरता तर आपण येथे दिसेल की आम्हाला मिळणारे सॅटिसफाय अधिक कॉम्पॅक्ट होईलकारण डी आणि ईकारण ते टुगेदर आहेतआपण त्यास बिलो सी ठेवू शकता परंतु येथे c आणि d मर्ज होत असल्यानेत्यास बिलो c च्या सेंटर ठेवले जाईल तर आपल्याकडे ई एकतर राईटकडे किंवा लेफ्टकडे ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही परंतु येथे ते घडते तर हे फक्त एक ह्युरीस्टीक आहे जे रीजनेबली गुड सोल्युशन देईल आता टॉप डाउन हा दुसरा पर्याय आहे तर आपण येथे पार्टीशनिंग प्रोसेस पासून स्टार्ट कराल तर आपण व्होल नेटलिस्टपासून स्टार्ट करा तर ही कल्पना आहे आपल्याकडे संपूर्ण नेटलिस्ट आहे जी आपल्या फ्लोर प्लानशी संबंधित आहे आपण या नेटलिस्टला दोन भागांमध्ये पार्टीशनिंग करा फ्लोर प्लान हे दोन भागांशी संबंधित असेल आपल्याकडे संपूर्ण नेटलिस्ट आहे जी आपल्या कंप्लिट फ्लोर प्लान शी संबंधित आहे आपण या नेटलिस्टला दोन भागांमध्ये पार्टीशनिंग करा फ्लोर प्लान हे दोन भागांशी संबंधित असेल आपण यास 3 पार्टमध्ये फ्लोर प्लॅन करा असे समजा येथे आपण फ्लोर प्लॅन 3 पार्टमध्ये पार्टीशनिंग करा येथे आपण त्यास 2 पार्टमध्ये पार्टीशनिंग करा येथे आपण 2 पार्टमध्ये पार्टीशनिंग करा तर तेथे एक ते एक पत्रव्यवहार आहे वरच्या खाली आपण नेटलिस्टचे पार्टीशनिंग करत आहात आणि त्याच वेळी आपण त्याच पद्धतीने फ्लोर प्लॅन देखील पार्टीशनिंग करीत आहात तर तुम्हाला मिळेलअसे समजा की हे ए बी सी डी आणि ई आहे तर आपण फ्लोर प्लॅन आपण त्यांना अगदी योग्यपणे कोठे ठेवता येईल हे नक्की मिळेल तर हा टॉप डाउन दृष्टीकोन आहे परंतु मुख्य मुद्दा हा आहे की आम्ही करणीघन लीन पार्टीशनिंग अल्गोरिदम पाहिले आहेजो ग्राफ दोन पार्ट डिव्हाईड करतेपरंतु येथे सर्वसाधारणपणे आपल्याला अशी मेथड हवी आहे ज्यामुळे ग्राफ दोनपेक्षा जास्त पार्टमध्ये डिव्हाईड शकेल परंतु असे चांगले अल्गोरिदम सामान्यपणे उपलब्ध नसतात आम्हाला हेरिस्टिक्स आणि अप्रॉक्सिनेशन मेथड वापरल्या पाहिजेत तर के वे पार्टीशनिंग असे म्हणतात तर के वे पार्टीशनिंग साठी अल्गोरिदम आहेत जे येथे वापरले जाऊ शकतातजे नेटलिस्टला के डिफरेंस भागांमध्ये डिव्हाईड करते परंतु पुन्हा गुड सोल्युशन मिळविण्यासाठी कॉम्पुटेशन कॉम्प्लेक्स तेथे बरेच उच्च आहे तर ही एक समस्या आहे यामुळेहे फार मोठ्या प्रमाणात वापरले जात नाही बॅलन्स पार्टीशनिंग मिळविणे अवघड आहेबॅलन्स म्हणजे सेम साईज पार्टीशन त्या मुळे योग्य होणे अवघड आहे सिमुलेटेड अननीलिंग ही एक इंटरेस्टिंग मेथड आहे सिम्युलेटेड अनीलिंग ही एक सामान्यपणे वापरली जाणारी पद्धत आहे जी व्हीएलएसआय कॅड मध्ये वापरली जाते इतर अँप्लिकेशनमध्ये देखील हे मेटल अनीलिंग प्रोसेस चे मॉडेल आहे तर ही मुळात एक ऑप्टिमायझेशन समस्या आहे ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेमचे सोल्युशन आहे आपल्याकडे सोल्यूशन कोठे आहे ज्याद्वारे आपण सोल्युशनने सुरुवात करतो आपल्याकडे मूव्ह आहे ज्या आम्हाला एका सोल्यूशनतून दुसर्या सोल्यूशन नेऊ शकतात आणि आमची कॉस्ट आहे कार्य ज्यामध्ये आपण इव्हॅल्युएट करू शकता याचा अर्थ दिलेल्या प्रॉब्लेमसाठीमाझ्याकडे सोल्युशन आहे याचा अर्थ असा की आपल्याकडे सोल्युशन रिप्रेझेन्ट केले आहे ही ईंटरेटिव्ह प्रोसेस आहे प्रत्येक स्टेप आपण सोल्यूशनमध्ये काही स्मॉल चजेस करतो त्यांना मूव्ह केले जाते चजेस केल्यावर आम्ही तपासतो की आम्हाला एक चांगल सोल्युशन मिळत आहे की नाही जर आम्हाला आणखी चांगल सोल्युशन मिळाला तर एक कॉस्ट फंक्शन आहे ज्याचा वापर करून आपण तपासू शकतो की जर आम्हाला चांगल सोल्युशन मिळाला तर आम्ही नेहमीच ते स्वीकारतो परंतु जर आपल्याला एखादे सोल्युशन मिळाले तर सर्वात व्हर्स्ट सोल्युशन नंतर आपण ते देखील स्वीकारू शकतोपरंतु ही प्रोबॅबिलिटी टाईमाबरोबर कमी होईल याला अॅनिलिंग प्रोसेस किंवा मेटलमध्ये कुलिंग प्रोसेस म्हणतात जे म्हणतात त्याला तर ही सिम्युलेशन सिम्युलेटेड अनीलिंग अल्गोरिदममागील बेसिक आयडिया आहे फ्लोर प्लॅनचे प्रतिनिधित्व ट्रीने केले आहे आणि मी आधीच्या पोस्टफिक्स नोटेशन बद्दल ज्या पॉलिश नोटेशन बद्दल बोललो होतो त्याच प्रकारचे पोस्टफिक्स नोटेशन प्रतिनिधित्त्वसाठी आणि यानुरूप हालचालींमध्ये देखील वापरले जाते कसे ते पाहूया हे नोटेशन मी फक्त आपल्या सोयीसाठी रिपीट करीत आहे हे मी आणि जे दोन ब्लॉक्सआयजेएच म्हणजे असे काहीतरी दर्शवितात हे आय आणि जे एका हॉरीझॉन्टल लाईनने जोडलेले आहेत i आणि j हे ijH द्वारे दर्शित करेल त्याचप्रमाणे ijv म्हणजे रेकटांगल आय च्या डाव्या बाजूला रेकटांगल j आहे जर मी ijv लिहितो तर हे व्हर्टिकल लाईन असेल जे व्हर्टिकल लाईन ने सेपरेट झाले I च्या लेफ्टकडे आहे तर अशी प्रत्येक स्लाइस पॉलिश किंवा पोस्टफिक्स नोटेशनचे असे रिप्रेझेन्ट करीत आहे नॉर्मलाईझ पॉलिश एक्स्प्रेशन डिफाइन कराज्याच्या म्हणण्यानुसार की पॉलिश एक्स्प्रेशन ला कॉन्सिक्युटीव्ह एच किंवा व्ही सिम्बॉल नसल्यास नॉर्मलाईझ म्हटले जाते याचा उपयोग काही अमाऊंट ऑफ रीडन्सी कमी करण्यासाठी केला जातो कारण आपण आधी पाहिल्याप्रमाणे सेम फ्लोर प्लॅन अनेक मल्टिपल स्लायसिन्ग ट्री असू शकतात किंवा त्यांच्याकडे पॉलिश अनेक सिम्बॉल आहेत तर दंड सामान्य करण्याचा हा एक मार्ग आहे आपण एक उदाहरण घेऊया हे फ्लोरप्लान आहे दोन आल्टरर्नेट स्लायसिन्ग ट्री आहेत आपण पाहू शकता आपण प्रथम 1 आणि 2 प्रथम मर्ज करू शकता 3 आणि 4 प्रथम आणि नंतर त्यांना कम्बाईन करू शकता किंवा आपण प्रथम 1 आणि 2 मर्ज करू शकता आपण कम्बाईन करा 3 त्याच्यासह नंतर त्यासह 4 कम्बाईन करा तर संबंधित पॉलिश नोटेशन या 1 2 एचसारखे दिसेल याचा अर्थ डॅश 3 4 व्ही याचा अर्थ बार ही बार ही बार ही आणि या सारख्याच 1 2 डॅश 3 बार 4 बार आपण येथे पाहू शकता येथे दोन व्हर्टिकल नोटेशन सलग आहेत परंतु येथे असे नाही यास नॉर्मलाइझ करणे विचारात घेतले जाईल

रीप्रेझेन्टेशनसाठी आम्ही केवळ नॉर्मलाइझ एक्सप्रेशन वापरत आहोत हेच आम्ही करतो त्यानंतर काही पॅरामीटर ज्याबद्दल मी बोललो तर येथे तीन मूव्ह डिफाइन केल्या आहेत पहिली मूव्ह आपण दोन जवळील ऑपरेंड स्वॅप करतो दोन मूव्ह असे म्हणतात की आपण दोन ऑपरेशन्स दरम्यानच्या ऑपरेटरची सिरीज पूरक आहात याला चेन म्हणतात पूर्ततेचा अर्थ असा आहे की जर तो एक व्ही असेल तर तुम्ही त्याला एच बनवा जर तो एच बनविला तर व्ही म्हणून दोन ऑपरेंड मधील सिरीज ऑफ ऑपरेटर म्हणजेमाझ्याकडे असे काहीतरी आहे माझ्याकडे एक ब्लॉक आहे माझ्याकडे एक ब्लॉक आहे बी असे म्हणू की माझ्याकडे डॅश बार डॅश आहे तर हे काय म्हणतो ते आपण बार डॅश बार बदलून त्या प्रत्येकाचे पूरक आहात याला चेन म्हणतात आणि तिसरे चाल असे म्हणते की दोन जवळचे ऑपरेटर आणि ऑपरेंड स्वॅप करा आपल्याकडे डॅश असल्यास आपण त्यास असे काहीतरी रिप्लेस त्यास स्वॅप करा आणि पहिला म्हणजे ऍड्जसेन्ट ऑपरेंडवर स्वॅप करा याचा अर्थ असा की ab त्यास ba बनवावे आणि आपण लक्षात घेतले की आपण मुव्हमेंट केल्यावर आम्ही त्याचा विचार केला तरच त्याचा रिजल्ट नॉर्मलाइझ एक्सप्रेशन वर येईल कारण आपण मुव्हमेंट चेक करू शकता ए आणि बी एक नॉर्मलाइझ एक्सप्रेशन वर नॉर्मलाइझ करणात सोडेल फक्त एक केवळ मुव्ह सी अशा परिस्थितीत उद्भवू शकते जेव्हा नॉर्मलाइझ एक्सप्रेशन वर अ नॉर्मलाइझ होऊ शकते जसे आपल्यास कदाचित अशी परिस्थिती उद्भवली असेल जी डॅश होती डॅश म्हणा तर आपण या दोघांना स्वॅप केल्यास हे डॅश डॅश ए होऊ शकते तर आपणास सलग दोन डॅश मिळू शकतात हे अ नॉर्मलाइझ फाईन होऊ शकते कॉस्ट फंक्शन पुन्हा एकसारखे असेल आपल्याकडे एरिया असेलआपल्याकडे वायरची लेन्थ असेल तर काही वेटेड फंक्शन ज्याची मी यापूर्वी चर्चा केली आहे त्याच प्रकारचे कॉस्ट फंक्शन जे आपण वापरू शकता आणि हे फक्त एक उदाहरण आहे आपण ज्या ठिकाणाहून प्रारंभ करत आहात तो हा हा इनिशिअल सोल्युशन होता असे समजू ही करस्पॉन्डिन्ग पॉलिश नोटेशन आहे तरमी फक्त मूव्ह चा एक पॉसिबल सिक्वेन्स स्पष्ट करीत आहे आपण एक मूव्ह बनविते म्हणजे आपण हे 4 आणि 3 असे दोन ऑपरेशन्स स्वॅप करत आहात आपण ते 3 आणि 4 करा मग काय होईल 3 येथे येतील 4 तेथे येतील त्यामुळे आपल्याकडे असे एक सोल्युशन मिळेल मूव्ह बी तर 2 आणि 3 च्या दरम्यान आपण सर्वकाही कॉम्प्लिमेंट आहात फक्त एकच आहे आपण त्यास डॅश करण्यासाठी पूरक कॉम्प्लिमेंट आहात न्यू लेआउट असे दिसते मूव्ह सी मी काय करू सी हलवा हा 4 आणि हा डॅश आपण त्यांना स्वॅप कराहे व्हा हे उदाहरण पहा मी फक्त मुद्दामच हे दर्शविण्यासाठी तयार केले आहे की काही मूव्ह केल्यामुळे एक चांगला फायनल सोल्युशन होऊ शकतो परंतु प्रॅक्टिकल संदर्भ वेळ2839 प्रकरणात आपल्याला बर्याच ईंटरेशन करावी लागतील बरेच काही ट्रेल आणि एररबद्दल आणि आपण शेवटी शेवटच्या सोल्युशनवर पोहोचू शकाल परंतु हे उदाहरण आपल्याला प्रत्यक्षात दर्शविते की एखाद्या वर्स्ट सोल्युशनतून आपण चांगल्या सोल्युशनवर जाऊ शकता अशा पॉसिबल सिक्वेन्स शोधणे शक्य आहे आणि शेवटी आपण फक्त रेकटांगल आणि एल शेपच्या ब्लॉक्स बद्दल बोलूयाआपल्याला दिसेल की ब्लॉक शेप केवळ रेकटांगल नसून काहीही असू शकतात ते यासारखे एल शेपचे असू शकतात परंतु आपण स्वत ला फक्त रेकटांगल ब्लॉक्सपुरतेच रिस्ट्रिक केले तरीही आपण जेव्हा ब्लॉक्सला साईड बाय साईड उभे करता तेव्हा हे एल चे रूप धारण करते आणि जेव्हा आपण ब्लॉकला एकामागून एक सिक्वेन्स ठेवता तेव्हा आपण अशा परिस्थितीत येऊ शकता मी हे येथे दर्शविले आहे जिथे आपल्याला चाकाची स्ट्रक्चर नसलेली स्लाइस करण्यायोग्य स्ट्रक्चर मिळते प्रत्येक ब्लॉक्स रेकटांगल असले तरी आम्ही एकामागून एक पुढे जात असताना आपण कनेक्ट करत रहाल शेवटी आपल्याला एक व्हील प्रकारच स्ट्रक्चर मिळेल तर कंस्ट्रक्टिंग रेकटांगल फ्लोर प्लॅन तयार करताना आपण विचारात घेणे आवश्यक आहे अशा या काही कॉम्प्लेक्स आहेत म्हणून मी शक्य त्या मजल्याच्या फ्लोर प्लॅनिंग अल्गोरिदम च्या अगदी डिटेल न जाता त्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर मला असे वाटते की आपण अनुसरण केलेल्या पद्धतींबद्दल आपल्याला चांगली कल्पना असेल